तर आता प्रत्यक्षात आय ओ टी डिझाईन सुरू करण्यापूर्वी या स्लाईडवर लक्ष केंद्रित करू जिथे चार घटक आहेत ते म्हणजे एज उपकरण क्लाऊड स्टोरेज विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशन कल्पना करणे visualisation व्हिज्युअलायझेशन म्हणजेच कल्पना करणे याचा आता आपण विस्तृत स्वरूपात अभ्यास करूया तसं पाहिलं तर हे फक्त जीयुआय आहे पण खर तर तस नाही हे जीयुआय पेक्षा जास्त आहे आता आपण एका महत्वाच्या घटकाविषयी म्हणजे परफॉर्मन्स इंडिकेटर विषयी बोलूया परफॉर्मन्स इंडिकेटर म्हणजे काय मूलतः हे एक यश मापण्याचे साधन आहे तर वेगळ्या पद्धतीने पाहिलं तर कॉन्टिफिकेशन ही दुसरी बाजू मूलतः कॉन्टिफिकेशन ची गरज का आहे कारण सिस्टीम अशा पद्धतीने बनलेली हवी की जोखीम कमी होईल किंवा सिस्टीम मधील त्रुटी शोधता येतील मूलतः असे मानूया की तुम्ही एक कंपनी आहात अशा वेळेला तुम्ही फक्त विक्री कशी वाढेल आणि गुंतवणूक कशी कमी होईल यावर लक्ष देता अशावेळी या सर्व बाबी प्रत्यक्षात कशाप्रकारे बघता येतील हा महत्वाचा मुद्दा आहे तर व्हिज्युअलायझेशन हे यादी बनवण्यासाठी वापरता येते काही गोष्टी घडवण्यासाठी प्रत्यक्ष कळण्यासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे या व्यतिरिक्त आपण आयओटी उपकरणे गेटवे एज उपकरणे आणि इंटरनेट याविषयी बोललो होतो येथे मी एक अत्यंत महत्वाची आकृती काढलेली आहे आहे ज्यामध्ये आयओटी डिझाईन सारांश रूपाने दाखवले आहे खर तर आयओटी सिस्टीम कशाने बनली आहे हे दाखवले आहे आता आपण जे चार घटक अभ्यासले होते ते अत्यंत इंटरेस्टिंग आहेत चला तर आता आयओटी उपकरणांना योग्य रीतीने मांडूया तर पहिला घटक म्हणजे आयओटी उपकरणे याची आपण बरीच उदाहरणे पाहिली आहेत मला एकदा खात्री करून घेऊन द्यात पण हा त्यातील एक भाग आहे मला असे वाटते की आपण हे सुद्धा घेऊ शकतो तर इथून एक गोष्ट बनवूयात की आपल्याकडे 1 ते n आयओटी उपकरणे आहेत त्यापैकी गेटवे हे मूलतः एम्बेड्डेड सिस्टीम आहे ते एक तर एम्बेड्डेड ओएस किंवा इतर कोणत्याही एम्बेड्डेड कोड रन करू शकते यामध्ये प्रोटोकॉल ट्रान्सलेशन वापरले जाते हे याआधीच्या लेक्चर मध्ये सांगितले होते याचा अर्थ असा होतो की ही एक इंटरनेट सिस्टीम आहे इथे आकृतीमध्ये क्लाऊड हे इंटरनेटचे प्रतीक आहे यूजर हा इथे दुसरीकडे आहे नक्कीच तो काही अंतरावर आहे आयओटी उपकरणे ही इथे दाखवली आहेत इथे 1 ते n उपकरणांपैकी उपकरणे हाताळणाऱ्या व्यक्तींपैकी तो किंवा ती इथे प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीये तर काही अंतरावर लांब बसलेला आहे तर प्रत्यक्षात काय घडत आहे आपण काही बाणांनी काही वस्तू दाखवूया आपण येथे पूर्वीपासूनच एक बाण दाखवलेला आहे जो माहिती एका दिशेने दर्शवतो तर आज्ञा दुसऱ्या दिशेला दर्शवतो अर्थातच येथे आज्ञा येत आहे आणि कदाचित कर्त्याकडून आज्ञा येणे अपेक्षित आहे तर आज्ञा कर्त्याकडून उपकरणाकडे परत जाते आणि जर कर्त्याला खरोखर ही आज्ञा पुढे पाठवायची असेल तर त्याला विश्लेषकाकडून येणाऱ्या माहितीचा वापर करण्याचा अधिकार असला पाहिजे तर याचा अर्थ येथे इंटरनेट आणि ब्लॉक यांच्यामध्ये जोडणारा दुवा आहे हा घटक म्हणजे विश्लेषक बरोबर तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विश्लेषण आणि कदाचित साठवण क्षमता मूलतः आपण शेवटी नमूद केल्याप्रमाणे हे क्लाऊड स्टोरेज किंवा त्याचप्रमाणे लोकल स्टोरेज असू शकते त्याचप्रमाणे कोणत्याही बाबीमध्ये विश्लेषक इंजिन असले पाहिजे याचा अर्थ माहिती ही पुरवली पाहिजे आणि मूलतः माहितीचे विश्लेषण माहितीचे विश्लेषण परत इंटरनेट मार्गे कर्त्याकडे विश्लेषणासाठी परत गेले पाहिजे तर मी हे व्यवस्थितपणे लिहितो यालाच माहितीचे विश्लेषण असे म्हणूया आता तुम्ही ही आकृती पहा इथे पूर्ण गोष्ट दिसत आहे काय सांगते ही आकृती आकृती सांगते की इथे पर्यावरणातील बाबी सेन्स करण्यासाठी उपकरणांचा समूह आहे या 1 ते n उपकरणांपैकी प्रत्येक उपकरण एका ठराविक वेळेत माहिती तयार करते ही उपकरणे एक तर बॅटरी वर चालणारी किंवा उर्जेवर चालणारी आहेत आणि आणि ती वायर्ड किंवा अनवायर्ड लिंकने जोडलेले जोडलेली आहेत आणि ही अल्ट्रा लो पॉवर उपकरणे आहेत कृपया याची नोंद घ्या की ही खरोखरच अल्ट्रा लो पॉवर उपकरणे बॅटरी वर चालणारी कदाचित एम्बेड्डेड कोड कदाचित छोटे एम्बेड्डेड ओएस तर या सगळ्याचा आता एकत्रित विचार करूया हे कदाचित एम्बेड्डेड कोड किंवा एम्बेड्डेड ओएस असू शकते बरोबर आता आपण एम्बेड्डेड ओएस ची सविस्तर माहिती आणि त्याचे वेगवेगळे प्रकार जे सध्या आयओटी उपकरणांसाठी उपलब्ध आहेत ह्याचा अभ्यास करू तर इथे या उपकरणांमध्ये काही बुद्ध्यांक डंब कोड रन करण्यासाठी नाही तर माहिती गेटवेला पाठवण्यासाठी ह्या अशा पद्धतीने किंवा साधे डंब उपकरण जे सतत माहिती सेन्स करून गेटवे ला देते आता परत आपण आयओटी उपकरणांकडे वळूया जे मुख्यतः माहिती पुरवतात आणि माहिती मार्गावर रूटवर route पाठवतात पर्यायाने विश्लेषण स्टोरेज कडे पाठवली जाते ही माहिती आहे आणि ही माहिती असली पाहिजे ही कमांड म्हणजेच आज्ञा आहे बरोबर तर आज्ञा या दिशेने दाखवली आहे तर आता बघूया इथे 1 ते n आयओटी उपकरणे गेटवेला माहिती पुरवत आहेत गेटवे ही माहिती विश्लेषकाला देत आहे आणि माहिती परत इंटरनेट कडे जात आहे विश्लेषण केलेली माहिती अंतरावर असलेल्या यूजर कडे जात आहे यूजर विश्लेषण केलेली माहिती आणि या माहितीच्या आधारावर प्रक्रिया केली जाते आणि आज्ञा परत गेटवेला दिली जाते आता हे सर्व सुंदर गोष्टीत रूपांतरित करूया आणि आता असे मानूया की ही आयओटी उपकरणे मोठ्या शेतकी क्षेत्रात तैनात केलेली आहेत आयओटी उपकरणे हि आयताकृती ब्लॉक मध्ये आणि गोलाकार ब्लॉक खरंतर मातीचा दमटपणा दाखवते तर वर्तुळाकार ब्लॉक मातीची आद्रता दर्शवतात किंवा तुमचं सभोवतालचे तापमान मापणी ब्लॉक सभोवतालचे तापमान किंवा दाब आद्रता किंवा तापमान दमटपणा ओलसरपणा यापैकी काहीही असू शकते आता यूजर इथे बसलेला आहे आणि एका मोठ्या क्षेत्रातून माहिती गोळा करत आहे जिथे डिस्ट्रीब्यूटेड सेंसर सतत माहितीचा पुरवठा गेटवे ला करतात रिमोट यूजर काही अंतरावर असणाऱ्या यूजर पिकांवर पाण्याचा ताण किती येतोय हे बघत असतो खर तर सिस्टीमचे मापन करत असतो आणि या स्ट्रेस कंडिशन नुसार आत्ताच्या टप्प्याला रिमोट यूजरठरवणार की निकाल पिकासाठी किती पाण्याचा पुरवठा गरजेचा आहे तर त्यानंतर तुम्हाला पाणीपुरवठा एजन्सीला कॉल करून पिकाला पाण्याचा पुरवठा करून पीक वाचू शकते तरी ही आज्ञा कमांड एकतर त्या माणसाकडून एजन्सी ला कॉल करून देऊ शकतो किंवा किंवा डायरेक्ट एजन्सीला कॉल करून किंवा आज्ञा कमांड थेट एजन्सीला देऊ शकतो ज्यामुळे शेताला पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात मिळत राहील आणि त्याच बरोबर आयओटी उपकरणे मातीच्या ओलसरपणाचे मापन करतात तुमच्या कडे रिमोट यूजर त्याचप्रमाणे लोकल यूजर आहेत त्याचप्रमाणे अनेक आयओटी उपकरणे आहेत आता असे मानूया की एक शेतजमीन आहे सगळे आयओटी उपकरणे मातीच्या ओलसरपणाचे मापन करत आहेत आणि ही माहिती रिमोट युजरला गेटवे कडून मिळत आहे माहिती विश्लेषण इंजिन कडे पाठवण्यापूर्वी माहितीच्या संदर्भात तास दिवस आठवडे महिने ऋतू या बाबींची नोंद करणे गरजेचे आहे ज्यामुळे आपण पूर्ण क्षेत्रफळ भौगोलिक क्षेत्रफळ आणि सर्व माहिती वापरून खरोखर पिकासाठी पाण्याची कमतरता भासत आहे का आणि ही माहिती रिमोट युजरला देणे जर पाण्याचा पुरवठा खूपच कमी पडत असेल तर पुढच्या चोवीस तासांसाठी पाणी पुरवणे आवश्यक आहे आणि आता ही कमांड आज्ञा एजन्सीला पाठवले जाते ज्यांना एकतर पाणी पुरवावे लागते किंवा मग या क्षेत्रात जातीने हजर असलेल्या माणसाला कमांड आज्ञा पाठवले जाते आणि त्यानंतर एजन्सीला कॉल करून पाण्याचा पुरवठा केला जातो आणि अशाप्रकारे आयओटी सिस्टिम शेती क्षेत्रात वापरणे अपेक्षित आहे येथे मी फक्त पाण्याचा ताण पाण्याचे प्रमाण हे उदाहरण घेतले आहे याप्रमाणेच इतर घटकांची देखरेख करू शकतो आणि साखळी पूर्ण करू शकतो आता आयओटी सिस्टिमचे एक दुसरे उदाहरण घेऊया पण वेगळ्या विषयासंदर्भात असे समजूया की तुम्हाला ऑटोमोटीव एप्लीकेशन मध्ये स्वारस्य आहे ठीक आहे तर आता बघूया की आयओटी सिस्टीम वापरून ऑटोमोटीव एप्लीकेशन मध्ये काय करता येईल विशेषतः जर तुम्ही काही घटकांची निर्णय घेण्याच्या दृष्टीने देखरेख करत असाल तर यासाठी रोटेटिंग मशिनरी मध्ये असलेल्या बॉल बियरींगची देखरेख करणे म्हणजे काय हे समजून घेऊया हे ऑटोमोटिव त्याचप्रमाणे मशिनरी ला लागू होते जे मोठ्या उत्पादन कारखान्यात वापरले जाते जिथे रोटेटिंग पार्ट्स आहेत तिथे बॉल बियरींग आहे आता मी तुम्हाला झूम इन करून लॅब सेटअप दाखवतो आणि आपण कशाप्रकारे आयओटी सिस्टिम वापरून बॉल बियरींगची देखरेख करू शकतो इथे माझ्यासमोर हा सेटअप आहे यामध्ये काय आहे यामध्ये डीसी मोटर आहे जे बेअरिंग रोटेट करते आणि बेअरिंग कुठे आहे बियरींग हे इथे आहे जे मुख्यतः परवानगी देते तर मला असे वाटते की हे या उलट आहे तर बियरींग हे मुख्यतः तुम्हाला परवानगी देते हे बियरींग आहे तुम्ही येथे बॉल बियरींग वर बॉलस पाहू शकता तुमच्याकडे आऊटर रेस आहे तुमच्याकडे इनर रेस आहे इनर रेस फिरते त्यामुळे बॉलस फिरतात तुम्ही प्रत्यक्षात इनर रेस ची हालचाल पाहू शकता आणि मुख्यता सिस्टीम पाहू शकता हि सिस्टीम मुख्यतः तुम्हाला बॉल बियरींग ची देखरेख करण्यासाठी वापरली जाऊ शकते हेच प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आपण हे कश्या पद्धतीने बघूया कशा पद्धतीने देखरेख करूया आणि काय घटक आहे जे देखरेखीत आहेत हा एक निर्णायक प्रश्न आहे छान हे मुख्यतः या पेपर मधून प्रेरणादायी ठरले आहे पेपरचे नाव आहे "वायरलेस टेंपरेचर सेंसर फोर कंडिशन मॉनिटरिंग ऑफ बेअरिंग ऑपरेटिंग त्रू थीक मेटल प्लेट्स हा पेपर आयइइइ सेंसर जर्नल वोल्युम 13 नंबर 6 जून 2013 IEEE sensors journal a volume 13 number 6 June 2013 मध्ये प्रसिद्ध पब्लिष publish झाला आहे आणि प्रायोगिक नमुना हा खरतर यातूनच प्रेरणा घेऊन बनवला आहे आता हा पेपर काय आहे यामध्ये काय केले आहे आणि याचे आयओटी काय संबंध आहे यावर आपण आता चर्चा करूया प्रथमता आता आपण हे समजून घेऊया की बॉल बेअरिंग देखरेख मॉनिटरिंग monitoring कंडिशन मॉनिटरिंग बद्दल कोणते मुद्दे आहेत याचा सविस्तर अभ्यास करण्यापूर्वी आपण पहिल्यांदा कंडिशन मॉनिटरिंग म्हणजे काय त्याचप्रमाणे मॉनिटरिंग चे वेगवेगळे प्रकार त्यातील सोपा प्रकार म्हणजे टाईम मेंटेनन्स जो आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे तुम्ही गाडी खरेदी करता तुम्ही स्कूटर खरेदी करता किंवा काहीही वस्तू ज्याचे तुम्हाला वेळेनुसार त्या वाहनाचे सर्विसिंग करणे गरजेचे असते ते म्हणजेच टाईम मेंटेनन्स आता इथे वेगवेगळे मुद्दे आहे आहेत वेळेच्या संदर्भात टाईम मेंटेनन्स किंवा काही इतर मुद्दे हा एक मार्ग आहे बरोबर दुसरा मार्ग म्हणजे तुमच्याकडे जर काही किचकट घटक असतील जसे की बॉल बेअरिंग आपण आता यावर चर्चा करणार आहोत काही इतर मुद्दे पण इथे आहेत त्यातील एका मुद्द्यात स्वारस्य असू शकते ते म्हणजे कंडिशन बेस्ट मॉनिटरिंग ह्याची काय गरज आहे आणि हे टाईम मेंटेनन्स पासून कसे वेगळे आहे कंडिशन मॉनिटरिंग हे सुरक्षित आणि खर्चाच्या दृष्टीने प्रभावी आहे आता हे बघा टाईम मेंटेनन्स मध्ये शेवटी एक मोठे बिल तयार होते कारण यामध्ये बरेच पार्ट्स बदलले जातात खरंतर उत्पादनकरता मॅन्युफॅक्चरर तुम्हाला त्या पार्टस विषयी किती चालेल याची माहिती देतो जर एखादा पार्ट 6000 किलोमीटर वापरला गेला तर तो बदलणे गरजेचे आहे ही एक प्रकारची देखरेख व्यवस्था आहे परंतु जर आपण गंभीर देखरेखीकडे पहात असाल तर खासकरुन जर फिरणारे भाग आहेत आणि आपण या स्थितीचे निरीक्षण करीत असाल तर आपल्याला सुरक्षिततेकडे एक अत्यंत महत्वाची आवश्यकता म्हणून पहावे लागेल कारण जर एखादा असर कमी झाला तर तुम्हाला बरीच समस्या येऊ शकतात जीवघेणा धोका असू द्या आणि आपण सर्व कोठे पत्करतात विंड जनरेटर ऑटोमोबाईल्स एअरक्राफ्ट्समध्ये तुम्हाला जेथे फिरणारी यंत्रणा आढळेल तेथे बेअरिंग आवश्यक असेल खरं तर पेपरमध्ये आपण या बेअरिंग चे देखरेख करण्याच्या अनेक कारणांची यादी केली आहे त्यापैकी एक असू शकते हे फक्त उत्पादन दोष असू शकते कारण ते शाफ्ट मिस्लिगमेंट असू शकते येथे मोटर आहे आणि नंतर तेथे हे बेअरिंग आहे आणि हे येथे आहे आणि येथे एक शाफ्ट आहे तेथे एक शाफ्ट आहे जो मोटरच्या शाफ्टला जोडत आहे हे येथे बेअरिंगला जोडत आहे आणि या शाफ्टमध्ये आपण एक दोष देऊया कारण ते असू शकते येथील वंगण बाष्पीभवन झाले आहे आणि आणि त्यामुळे बॉल बेअरिंगचे तापमान वाढत आहे तर यापैकी कोणतेही दोष मूलभूतपणे स्वतःला प्रकट करेल तेच उच्च तापमानाच्या दृष्टीने प्रकट होईल बरोबर तर जर बेअरिंग चे तापमान वाढते आहे हे असे दर्शविते की हे खरोखरच सदोष आहे किंवा ते अशा टप्प्यावर येत आहे जिथे त्याला देखभाल करणे किंवा बदलणे आवश्यक आहे तर ही खरोखरच की आपण एका पॅरामीटरकडे पाहिले पाहिजे आणि त्या पॅरामीटरचे तापमान खरोखर चांगले आहे तर आता आपल्याला माहिती आहे की आपण या बॉल बेअरिंगचे तापमान मोजू इच्छित आहात तर आम्ही हे केले की आम्ही ही वायर येथे ठेवली होती कारण हा एक लॅब सेटअप आहे आपणास हे माहित आहे की हे कसे मोजायचे आहे आपल्याला बेअरींग मोजायचे आहे तर तुम्ही काय सांगाल की थर्मामीटरने सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आपण करू इच्छित आहात की एक प्रयोगशाळा किंवा औद्योगिक थर्मामीटर ज्यामुळे येथे केवळ या तापमानाचे मापन केले जाईल तो एक मार्ग आहे आपणास स्वयंचलित पद्धतीने मोजमाप करायचे असल्यास आपण हे थोडेसे स्वारस्यपूर्ण पद्धतीने कराल आणि हा पेपर प्रत्यक्षात त्याबद्दल बोलतो हे काय करते ते चुंबकीय क्षेत्रामधील बदलाचे मोजमाप करते आणि चुंबकीय क्षेत्रात बदल होण्याचे प्रमाण हे तापमानात बदल होण्याच्या प्रमाणात आहे म्हणूनच आपण मूलत येथे आणखी एक महत्त्वाचे पॅरामीटर पाहात आहोत आणि बर्याचदा आयओटी सिस्टममध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो कदाचित आपण थेट तापमान थेट मोजू शकत नाही परंतु त्याऐवजी आपण चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल मोजू शकतो ज्यामुळे तापमानातील बदल समजू शकतात आता आपण हे कसे निश्चित करता की चुंबकीय क्षेत्रात बदल झाला आहे याचा अर्थ आपल्याला मॅग्नेटची आवश्यकता असेल बरोबर स्पष्टपणे जर आपण या छानशा चित्राकडे परत गेलात तर तुम्हाला दिसेल की मी प्रत्यक्षात मॅग्नेट स्थापित केले आहेत येथे हे एक चुंबक आहे जे आपण पाहू शकता की हे एक चुंबक आहे परंतु हे एक आर्क आहे नंतरच्या टप्प्यात हे आर्क का आहे याचा तपशीलवार विचार करू आपल्याला एक आर्क दिसेल एक लहान आर्क आणि दुसरा लहान आर्क आणि परत लांब आर्क सह क्षमस्व पुढे लांब आर्क नाही तर मोठा आर्क एक लहान आर्क आणि दुसरा आर्क आहे आणि आपल्याकडे हा मोठा आर्क आहे छान याचा अर्थ जर हे चुंबक माफ करा जर हे चुंबक तापत असेल तर हे बेअरींग गरम झालं तर आर्क चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल होतील जर तुम्ही चुंबकीय क्षेत्राचे मोजमाप केले तर चुंबकीय क्षेत्रामधले बदल हे प्रभावीपणे बेअरींग चे वाचन कॅलिब्रेटेड तापमान दाखवते जेव्हा आपण याबद्दल बोलता तेव्हा बहुतेकदा असे घडते हे बर्याच कारणांमुळे आपल्याला स्वारस्याचे पॅरामीटर थेट मोजू इच्छित नाही अशा अर्थाने हे एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे उदाहरणार्थ जर आपण हे प्रकरण घेतले तर आपण हे बेअरींग चे तापमान थेट आयआर थर्मामीटरने मोजू शकता असते आपण आयआर थर्मामीटर बीम आय आर बीम थर्मामीटरने घेतलेले दर्शवू शकता आणि घेण्यास माहित आहे आणि फक्त या नॉन आक्रमक पद्धतीने तापमान मोजा बरोबर